आपण आता असा निर्धार केला आहे की कॉन्स्टंट ड्रेन सोर्स करंट च्या ट्रान्झिस्टर चे बायसिंग हे कॉन्स्टंट VGSवर ट्रान्झिस्टर चे बायसिंग करण्यापेक्षा चांगले आहे म्हणजेच ट्रान्स कण्डक्टॅन्स gmच्या तुलनेत ट्रान्झिस्टर च्या पॅरामीटर्स मधील तफावत जसे की करंट फॅक्टर आणि थ्रेशोल्ड व्होल्टेज ची संवेदनशीलता खूपच कमी असेल जर समान गेट सोर्स व्होल्टेज ठेवण्याच्या जागी तुम्ही ट्रान्झिस्टर मध्ये समान करंट ठेवला तर याचा संदर्भ पुढील प्रमाणे आहे तिथे नावापुरते थ्रेशोल्ड व्होल्टेज आणि नावापुरता करंट फॅक्टर आहे ते म्हणजे 1 व्होल्ट आणि 100 मायक्रो एम्पीयर पर व्होल्ट स्क्वेअर असे समजू परंतु दिलेल्या ट्रान्झिस्टरसाठी तापमानानुसार आणि वेगवेगळ्या ट्रान्झिस्टर प्रमाणे यात बदल होतो म्हणून आपण वेगवेगळ्या ट्रान्झिस्टरने बनवलेल्या प्रत्येक भागाचा गेन वेगळा असेल आणि भिन्न तापमानात त्याचे गेन देखील वेगवेगळे असतील आपण हे तपशील शक्य तितक्या कडक नियंत्रणात ठेवू इच्छितो म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपली मूळ कल्पना एक असा कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर बनवणे होती जिथे तुम्ही बनविलेले प्रत्येक कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर जे मुळतः सारख्याच डिझाइनचे असतात त्यामध्ये 3 व्होल्ट चा VGS असणे आवश्यक असते तर आपल्याला माहित आहे की ही चांगली कल्पना नाही सर्वात चांगली कल्पना म्हणजे काय तर आपण बनविलेल्या प्रत्येक एम्पलीफायरमध्ये हे निश्चितपणे सुनिश्चित करणे की ट्रांझिस्टर मध्ये 200 मायक्रो एम्पीयर चा करंट आहे आता आपण हे कसे करणार आहोत हे जितके वाटते तितके सोपे नाही आत्ताच आपण ते पाहू हे योग्य आहे परंतु आपण हे कसे करू मुद्दा असा आहे की ट्रान्झिस्टर यूनिलैटरल उपकरण आहे हे सर्व कंट्रोलड सोर्स विषयी खरे आहे याचा खरोखर काय अर्थ आहे आता आपण ड्रेन सोर्स व्होल्टेज वर ड्रेन करंटच्या थोड्याशा अवलंबित्वाकडे दुर्लक्ष करू या म्हणून आपण सुरक्षितपणे सांगू शकतो की IDफक्त गेट सोर्स व्होल्टेजवर अवलंबून असतो याचा अर्थ असा की आपण जर काही गेट सोर्स व्होल्टेज अप्लाय केले आणि अर्थातच आपण असे गृहित धरू की पेक्षा VDS जास्त आहे जेणेकरून अंदाजे हे योग्य असेल आपण काही विशिष्ट VGS अप्लाय केल्यास आपल्याला एक विशिष्ट करंट मिळेल परंतु आपण विशिष्ट करंट अप्लाय करू शकत नाही आणि अशी अपेक्षा करू शकत नाही की काही जादूने VGS सापडेल आता प्रत्येक कंट्रोल सोर्स सारख्याच प्रकारचे आहे तर आता व्होल्टेज कंट्रोलड व्होल्टेज सोर्स घेऊया हे देखील यूनिलैटरल उपकरण आहे याचा अर्थ असा की हे k गुणिले Viअसे आहे जर आपण येथे 1 व्होल्ट अप्लाय केला तर येथे आपल्याला k व्होल्ट्स मिळतील परंतु आपण या बाजूला k व्होल्ट अप्लाय करू शकत नाही या सर्किटला काही अर्थ नाही आपण k व्होल्ट अप्लाय करू शकत नाही आणि दुसऱ्या बाजूला 1 व्होल्टची अपेक्षा करू शकत नाही तर यूनिलैटरल उपकरणाचा अर्थ असा आहे तर आपल्याकडे जर टू पोर्ट नेटवर्क असेल असे म्हणू की y12झिरो आहे म्हणजे ते यूनिलैटरल उपकरण बनले आहे म्हणजेच तुम्ही पोर्ट 1 वर जर काही अप्लाय केले तर आपल्याला पोर्ट 2 वर काहीतरी मिळेल परंतु आपण पोर्ट 2 वर काहीही अप्लाय करू शकत नाही आणि पोर्ट 1 वर कशाची अपेक्षा करू शकत नाही तर हे यूनिलैटरल उपकरणे आहेत जे रेजिस्टरला अपोज करतात हा एक महत्त्वाचा फरक आहे तर रेजिस्टर V IR चे अनुसरण करते आणि मी नेहमी हे IVR असे लिहू शकतो तर आता हा फक्त गणितीय संबंध आहे परंतु हे असे कार्य करते ते म्हणजे जर तुम्ही करंट अप्लाय केला तर तुम्ही त्याला रेजिस्टर मधून फ्लो होण्याची सक्ती करू शकता आणि जे व्होल्टेज आढळेल ते I गुणिले R असे असेल वैकल्पिकरित्या आपण व्होल्टेज देखील अप्लाय करू शकतो आणि करंट जो फ्लो होतो तो VR असेल तर MOS ट्रान्झिस्टर हा असा नसतो तर IDम्हणजे करंट फॅक्टर Kn2 गुणिले 2आहे मी अर्थातच हे गणितीय संबंध उलटायला सांगू शकतो मी असे म्हणू शकतो की VGSम्हणजे VTप्लस 2 गुणिले IDभागिले Kn चे वर्गमूळ आहे हे शक्य आहे परंतु मी हे करू शकतो मी VGSअप्लाय करू शकतो आणि इथे हा IDफ्लो होईल हे असे कार्य करेल आणि हे फक्त ट्रांझिस्टर सॅच्यूरेशन मध्ये राहील याची खात्री करण्यासाठी आहे त्यासाठी आपल्याला काही बायस आवश्यक आहेत दुसरीकडे हे आपण इतर मार्गाने देखील करू शकतो जरी तुम्ही हे अशाप्रकारे कॅल्क्युलेट करू शकता परंतु तुम्ही करंट वरूनVGSकिंवाVGSवरून करंट कॅल्क्युलेट करू शकता आपण येथे IDअप्लाय करू शकत नाही आणि तेथे हा VGS दिसून येईल अशी अपेक्षा करू शकत नाही ते योग्य प्रकारे कार्य करणार नाही जर आपण हे असे केले म्हणजे खरं तर या सर्किट प्रमाणे बनवले तर काय होईल की ड्रेन सोर्स व्होल्टेज हा अगदी उच्च व्हॅल्यूवर पोहोचेल आणि जेथे हे मॉडेल वैध आहे त्या ठिकाणी हे डिव्हाइस त्याच्या मर्यादेच्या बाहेर जाईल काहीतरी वेगळे होईल एकतर डिव्हाइसचे नुकसान होऊ शकते किंवा करंट डिव्हाइस मधील अन्य काही जंक्शनमध्ये फ्लो होईल आणि त्यामुळे हे कार्य करणार नाही अगदी कंट्रोलड सोर्स प्रमाणेच जेथे कंट्रोल केवळ एकाच दिशेने असतो तर ही गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आपण गणितीय संबंध उलटा करू शकत असलो तरीही आपण विरुद्ध दिशेने सर्किटची व्यवस्था करू शकत नाही VGSही कंट्रोलिंग कॉन्टिटी आहे आणि IDकंट्रोलड कॉन्टिटी आहे आणखी इतर मार्गाने कार्य होत नाही तर आपण ट्रान्झिस्टर असे सेटअप करू जेणेकरून करंट एका निश्चित प्रमाणात फ्लो होईल तेथे फक्त एकच मार्ग आहे तेथे फक्त एकच कॉन्टिटी आहे जी MOS ट्रान्झिस्टर मध्ये करंट बदलते आणि ती म्हणजे गेट सोर्स व्होल्टेज तर तुम्ही काय करायला पाहिजे ते खालीलप्रमाणे आहे असे म्हणूया की तुम्ही येथे हे स्वतः करत आहात तुमच्याजवळ येथे एक अॅममीटर आहे आणि तुम्ही काही बायस VGSअप्लाय करा जोपेक्षा जास्त आहे आणि याची व्यवस्था करणे अवघड नाही तुम्ही येथे पुरेशी उच्च व्हॅल्यू निवडल्यास ते सॅच्युरेशन मध्ये राहील मग मला हा VGSव्होल्टेज सोर्स शी जोडण्याची आवश्यकता आहे मला हे सतत बदलत रहावे लागेल म्हणून मी ते बदलत राहीन मी अॅममीटर चे रीडिंग बघेल तर समजा ते 50 मायक्रो एम्पीयर आहे तर मला माहित आहे की मला 200 मायक्रो एम्पीयर च्या करंटची गरज आहे जर ते 50 मायक्रो एम्पीयर असेल तर मला काय करण्याची गरज आहे मला माहित आहे की करंट वाढविण्यासाठी VGS वाढवावा लागेल म्हणून मी VGS थोडासा वाढवितो ज्यामुळे हे 100 होऊ शकते नंतर मी तो पुन्हा वाढवितो तो 150 वगैरे होतो आणि शेवटी मी हे तोपर्यंत वाढवितो जोपर्यंत तो 200 पर्यंत पोहोचत नाही आणि त्यानंतर मी तिथेच थांबलो जेणेकरून ते योग्य प्रकारे कार्य करेल हे असे होऊ शकते की मी VGSच्या मोठ्या व्हॅल्यू पासून सुरुवात करेल काय अप्लाय करावे हे मला माहित नाही आणि करंट हा आधीच 400 माइक्रो एम्पीयर आहे मला माहित आहे की करंट मला पाहिजे त्या पेक्षा जास्त आहे जो की 200 मायक्रो एम्पीयर आहे त्यामुळे हा करंट मला पाहिजे असलेल्या करंटच्या बरोबरीचा होईपर्यंत मला VGSकमी करावे लागेल तर दुसऱ्या शब्दांत म्हणजे मला वास्तविक ड्रेन करंट चे निरीक्षण करावे लागेल मला त्याची तुलना इच्छित ड्रेन करंटशी करावी लागेल आणि या उदाहरणात हा 200 मायक्रो एम्पीयर आहे आणि वास्तविक ड्रेन करंट इच्छित ड्रेन करंटपेक्षा कमी किंवा जास्त आहे की नाही यावर आधारित मला आवश्यकतेनुसार VGSवाढवावा किंवा कमी करावा लागेल तर दुसर्या शब्दांत म्हणजे मला आऊटपुट कडे पहावे लागेल जे ड्रेन करंट आहे आणि इनपुट नियंत्रित करते आणि मला ते अशा प्रकारे करावे लागेल की वास्तविक ड्रेन करंट किंवा वास्तविक व्हॅल्यू आणि इच्छित व्हॅल्यू दरम्यान त्रुटी कमीत कमी होईल दुसर्या शब्दांत ही संपूर्ण प्रक्रिया निगेटिव्ह फीडबॅक म्हणून ओळखली जाते आणि मला हे वापरण्याची आवश्यकता आहे तर फिक्स ड्रेन करंट सेट करण्याचा मार्ग म्हणजे निगेटिव्ह फीडबॅक आहे कारण केवळ VGSबदलूनच आपण ड्रेन करंट नियंत्रित करू शकतो तुम्ही ट्रान्झिस्टरच्या ड्रेनवर थेट करंट अप्लाय करू शकत नाही आणि तो करंट फ्लो होण्याची अपेक्षा करू शकत नाही ट्रान्झिस्टर ऑपरेशनच्या योग्य रिजन मध्ये कार्य करणार नाही हे करण्याचा मार्ग म्हणजे वास्तविक ड्रेन करंटची इच्छित ड्रेन करंटशी तुलना करणे आणि सतत VGS समायोजित करणे आवश्यक आहे जेणेकरून इच्छित आणि वास्तविक व्हॅल्यू मधील त्रुटी शून्यावर जाईल दुसर्या शब्दांत म्हणजे आपल्याला निगेटिव्ह फीडबॅक वापरावा लागेल आणि अशा अनेक योजना आहेत ज्यामुळे तुम्ही हे करू शकता आणि खरोखरच बायसिंग करिता बऱ्याच प्रकारच्या अरेंजमेंट आहे हे तुम्ही त्वरीत बघू शकता सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यामागील तत्त्वे समजून घेणे आणि वेगवेगळ्या टोपोलॉजी मनापासून शिकणे आहे तर आपल्याला साधी सोपी टोपोलॉजी माहित असणे आवश्यक आहे परंतु तत्त्वे अधिक महत्त्वपूर्ण आहेत तर आपण या सर्व अरेंजमेंटविषयी पुढील धड्यांमध्ये चर्चा करू